आता आपल्याकडे संपूर्ण बायसिंग अरेंजमेंट असलेला ऍम्प्लिफायर आहे जे म्हणजे ऑपरेटिंग पॉईंट योग्यरित्या सेट करण्याची व्यवस्था आहे आणि सर्किट येथे आपण पहात असलेलेच आहे परंतु हे सुरुवाती पेक्षा काहीशे वेगळे दिसत आहे विशेषतः सुरुवातीला आपल्याला जे पाहिजे होते ते म्हणजे एक MOS ट्रान्झिस्टर ज्याच्या गेट सोर्स च्या अक्रॉस आपल्याला 3 व्होल्ट प्लसVSकिंवा आपल्याला पाहिजे ते ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज प्लस VSअसे होते आणि RL ड्रेन आणि सोर्स दरम्यान जोडलेला असावा आणि अर्थातच इनपुट सोर्स या VSआणि RS प्रमाणे दिलेले आहे तसेच इथे आपण थोडी बॅटरी पावर असण्याची अपेक्षा नक्कीच करतो या इथे ही 23 VDD व्होल्ट अशी दिली आहे परंतु आपल्याकडे काही अतिरिक्त गोष्टी देखील आहेत आपल्याकडे इथे हा R1आहे तिथे R2आहे आणि हा RDआहे आपल्याला ट्रान्झिस्टरला योग्यरित्या बायस करण्यासाठी आणि योग्य बायस वैल्यू चे इनपुट सिग्नल गेट बरोबर एड करण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे आणि या RD ची देखील आवश्यक आहे जेणेकरून सैच्यूरेशन रिजन मध्ये ट्रान्झिस्टर सुस्थितीत ठेवण्यासाठी योग्य ड्रेन सोर्स व्होल्टेज एस्टॅब्लिश करता येईल तर आपण सुरुवात केली त्यापेक्षा हे सर्किट थोडे वेगळे आहे आपल्याकडे काही अतिरिक्त कॉम्पोनन्ट्स आहेत आपल्याला याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे आणि हे आपल्यास हवे त्या प्रकारे कार्य करीत आहे की इथे काही डेविएशन आहे ते पाहणे आवश्यक आहे खरं तर आपण आता असे गृहित धरू शकतो की कुणीतरी आपल्याला हे सर्किट दिले आहे आणि त्याचे विश्लेषण आपल्याला करावे लागेल आपण ज्या प्रकारे विश्लेषण करतो त्यामध्ये आपण प्रथम ऑपरेटिंग पॉईंट चे विश्लेषण करतो त्यानंतर इन्क्रिमेंटल सर्किट चे विश्लेषण करतो अशाप्रकारे अपरिचित सर्किट असल्यास आपण हेच करतो म्हणजे हा स्वाध्याय त्या दिशेने एक प्रकारचा सरावच आहे प्रथम आपण या विशिष्ट सर्किटचा ऑपरेटिंग पॉईंट पाहू आपल्या बाबतीत ऑपरेटिंग पॉईंट म्हणजे dc ऑपरेटिंग पॉईंट याचा अर्थ म्हणजे आपल्या सर्किटमध्ये इन्क्रिमेंट ची सुरुवात करणारे सिग्नल सोर्सेस असा आहे लक्षात ठेवा कि ऑपरेटिंग पॉईंट म्हणजे असा एक पॉईंट ज्याच्या साठी आपण उत्तर शोधतो आपल्या बाबतीत आपण असे गृहीत धरतो की कोणतेही सिग्नल अप्लाय केले नसल्यास ऍम्प्लिफायर क्वाइएसन्ट असल्याचे किंवा आयडियल असल्याचे मानतो आणि येथेच आपण ऑपरेटिंग पॉईंट ची गणना करतो आणि जेव्हा आपण सिग्नल अप्लाय करतो तेव्हा आपण सिग्नलला इन्क्रिमेंट म्हणून मानतो सिग्नल सोर्सेस झिरोवर सेट केले आहेत म्हणून या बाबतीत आपल्याकडे फक्त एकच सिग्नल सोर्स आहे म्हणून हा VSझिरो असणे आवश्यक आहे म्हणून हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट बनला पाहिजे आपल्याकडे सिग्नल सोर्स म्हणून करंट सोर्स असल्यास तो ओपन सर्किट होईल आणि हे dc असल्यामुळे कॅपेसिटर ओपन सर्किट आणि इंडक्टर्स शॉर्ट सर्किट असतात आता आपल्या बाबतीत आपण कोणतेही इंडक्टर्स वापरत नाही परंतु आपण ते वापरू शकतो जर हे dc ऑपरेटिंग पॉईंटसाठी असेल तर ते शॉर्ट सर्किट होतील आणि कॅपेसिटर ओपन सर्किट होतील तर या विशिष्ट सर्किट साठी आपण असे केल्यास हा C1ओपन सर्किट होईल तर C2ओपन सर्किट बनतो तर यामुळे सर्किटच्या या भागापासून हा सोर्स आणि लोड कमी होतो मग आपण ऑपरेटिंग पॉईंट विश्लेषण करतो आपल्याकडे या व्होल्टेज डिव्हायडर च्या अक्रॉस 23 व्होल्ट आहे म्हणून येथे आपल्याला 23 व्होल्ट गुणिले R2बाय R1प्लस R2असे व्होल्टेज मिळेल डिझाईन द्वारे हे संपूर्ण आपण 3 व्होल्ट च्या बरोबरीचे बनवतो तर गेट व सोर्स च्या अक्रॉस आपल्याकडे 3 व्होल्ट आहेत पुन्हा जेव्हा आपण विश्लेषण कराल तेव्हा हे ट्रांजिस्टर सैच्यूरेशन किंवा ट्राइओड रिजन मध्ये आहे की नाही हे आपल्याला माहिती नसेल तसे मी माझ्याजवळ आधी उपलब्ध असलेल्या व्हॅल्यू इथे वापरतो RDआपण 100 किलो ओहम्स घेतले आहे आता जर तुम्हाला याचे विश्लेषण करायचे असेल तर तुम्हाला दोन्ही शक्यतांचा विचार करावा लागतो हे ट्राइओड किंवा सैच्यूरेशन रिजन मध्ये असू शकते आणि दोघांचीही चाचणी घ्या आणि जे कन्सिस्टन्ट्ली येईल ते पहा तर हे सैच्यूरेशन रिजन आहे असे समजू तर पुन्हा ट्रान्झिस्टरचे कॉन्स्टंट दिलेले आहे करंट फॅक्टर 100 मायक्रो एंपियर पर व्होल्ट स्क्वेअर आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज 1 व्होल्ट असेल हे सॅच्युरेशन मध्ये असल्यास त्यातील करंट 200 मायक्रो एंपियर असेल आणि खरोखर जर 200 मायक्रो एंपियर फ्लो होत असेल तर ते या RD मधून फ्लो होईल आणि त्याच्या अक्रॉस 200 मायक्रो एंपियर गुणिले 100 किलो ओहम एवढा ड्रॉप मिळेल जो 20 व्होल्ट आहे आता आपण कन्सिस्टन्सी तपासू येथे आपल्याकडे 23 व्होल्ट आहेत RDच्या अक्रॉस 20 व्होल्ट आहे तर या MOS ट्रान्झिस्टरच्या अक्रॉस आपल्याकडे 3 व्होल्ट आहे आता ते सैच्यूरेशन किंवा ट्रायोड रिजन मध्ये आहे की नाही ते तपासा तर हा VDSआहे VDS 3 व्होल्ट्स आहे ते VGSपेक्षा मोठे असले पाहिजे जे की 3 व्होल्ट मायनस Vt आहे जे 1 व्होल्ट असे आहे तर स्पष्टपणे इथे याचे निराकरण झाले आहे म्हणूनच ट्रान्झिस्टर सैच्यूरेशन रिजनमध्ये आहे आणि सर्व काही ठीक आहे हे एम्पलीफायर डिझाइन करताना मी याची खात्री करुन घेतली होती की ते सैच्यूरेशन आहे परंतु जसे मी म्हणालो की जर तुमच्या समोर अपरिचित सर्किट असेल तर तुम्हाला सर्व शक्यता तपासाव्या लागेल जेणेकरून ऑपरेटिंग पॉईंटच्या कॅल्क्युलेशन मध्ये सर्व काही असेल पुढे आपल्याला या ऑपरेटिंग पॉईंटवर इन्क्रिमेंटल सर्किटचे मूल्यांकन करावे लागेल म्हणून जेव्हा आपल्याला संपूर्ण सर्किट ऐवजी स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट सर्किट वापरू इच्छित असाल तेव्हा आपण काय बदल करतो तर बदल म्हणजे फक्त सर्व फिक्स सोर्स जे इन्क्रिमेंटेड नाहीत उदाहरणार्थ हा पावर सप्लाय VDD शून्यावर सेट केले जाईल सर्व सिग्नल सोर्स जे इन्क्रिमेंट ची सुविधा प्रदान करतात ते झिरो नसतील त्यांची काही एक व्हॅल्यू असेल आणि सर्व लिनियर एलिमेंट जसे आहेत तसेच राहतील कारण एक लिनियर एलिमेंट साठी तो कोणता आहे हे महत्त्वाचे नसते इन्क्रिमेंटल व्होल्टेज आणि करंट यांच्यामधील संबंध आणि लिनीयर एलिमेंट च्या व्होल्टेजेस आणि करंट मधील संबंध समान आहे नॉन लिनीयर एलिमेंट साठी नॉन लिनीयर एलिमेंट ऐवजी त्याच्या इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट सर्किट चा वापर करा आपल्या बाबतीत आपल्याकडे हे संपूर्ण सर्किट आहे आणि यामध्ये आपल्याकडे हा फिक्स सोर्स आहे हे झिरो होईल त्यामुळे ते शॉर्ट सर्किट होईल जर आपल्याकडे फिक्स करंट सोर्स असल्यास ते ओपन सर्किट होतील VSजसा आहे तसाच कायम ठेवला जाईलVSजसा आहे तसाच कायम ठेवला जाईल आणि इथे हा ट्रान्झिस्टर जो एकमेव नॉन लिनीयर एलिमेंट आहे तो त्याच्या इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट ने बदलला जाईल हेVGSआहे आणि आपल्याकडे gmVGSआहे आपल्याकडील स्मॉल सिग्नल मॉडेलमध्ये हे अशा प्रकारे आहे सुरुवातीला जर तुमचा गोंधळ होत असेल तर नॉन लिनीयर एलिमेंट चे टर्मिनल चिन्हांकित करा नॉन लिनीयर एलिमेंटचे इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट लिहून नंतर ते योग्य टर्मिनल शी जोडा तर थोडक्यात इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट सर्किट मिळवण्यासाठी आपण या सर्किटमध्ये वापरलेले हे फिक्स व्होल्टेज सोर्स आणि फिक्स करंट सोर्स आहेत आणि एक गोष्ट जी नेहमीच उपस्थित राहील ती म्हणजे पॉवर सप्लाय करण्यासाठी वापरलेला व्होल्टेज सोर्स आणि नॉन लिनीयर एलिमेंटचे ऐवजी त्यांचे स्मॉल सिग्नल इक्विवैलन्ट वापरा आणि निश्चितच लिनीयर एलिमेंट बदलत नाहीत तर आपण हे सर्व अशाप्रकारे करतो मी MOS ट्रान्झिस्टरच्या स्मॉल सिग्नल इक्विवैलन्ट च्या दृष्टीने सर्किट पुन्हा रेखाटतो आणखी एक गोष्ट म्हणजे आता इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट सर्किट मध्ये हे ग्राउंडला शॉर्ट सर्किटेड आहे म्हणूनच हे देखील ग्राउंड आहे साधारणपणे सर्किट मध्ये ग्राउंड सर्किट च्या तळाशी रेखाटतो आणि म्हणूनच त्यासाठी देखील मी हेच करणार आहे तर मी हे पुन्हा ड्रॉ करतो आपल्याकडे R2आहे आणि या पॉईंटपासून ग्राउंड पर्यंत आहे आणि R1जो VDD जवळ असतो तो इन्क्रिमेंटल आकृतीत ग्राउंड ला जोडला जाईल त्यानंतर आपल्याकडे MOS ट्रान्झिस्टर असेल या पॉईंट आणि ग्राउंड दरम्यान हा VGSआहे आणि आपल्या जवळ तिथून ग्राउंडपर्यंत इन्क्रिमेंटल सोर्स gmVGSआहे आणि VDD ला जोडलेला RD देखील ग्राउंड शी जोडलेला आहे आणि आपल्याकडे कॅपेसिटर C2 आहे आणि RL देखील आहे तर हे एक स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट सर्किट आहे आता लक्षात घ्या की कॅपेसिटर अद्याप त्याच जागी आहेत कार्यरत आहेत मला काय महत्त्वाचे वाटत आहे की हे एक इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट सर्किट आहे आणि कॅपेसिटरसह सर्व लिनियर एलिमेंट जसे आहे तसेच आहेत तर मी यावर जोर देण्याचे कारण असे आहे की कधीकधी इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट आणि ac इक्विवैलन्ट सर्किट्स मध्ये गोंधळ होतो या दोन्हींचा उद्देश वेगवेगळा आहे इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट मध्ये आपण फक्त इन्क्रिमेंट शी निगडित आहोत आणि आपण सर्व नॉन लिनियर एलिमेंट त्यांच्या स्मॉल सिग्नल लिनियर इक्विवैलन्ट नी बदलले देखील आहे आणि ac इक्विवैलन्ट सर्किट दुसर्या गोष्टींशी निगडीत आहे जर आपल्याला माहित असेल की सिग्नल ची फ्रिक्वेन्सी 0आहे किंवा सिग्नल ची सर्वात लहान फ्रिक्वेन्सी 0आहे आणि जर कॅपेसिटरचे रीऐक्टन्स अगदीच कमी आढळले तर आपण त्यांना शॉर्ट सर्किट्स म्हणून मानू शकतो खरं तर त्यांनी सर्किटमध्ये असे कार्य करावे अशी आपली इच्छा आहे परंतु ही पूर्णपणे एक वेगळी गोष्ट आहे तर ac इक्विवैलन्ट सर्किट आणि इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट सर्किट दरम्यान गोंधळ होऊ देऊ नका ते पूर्णपणे वेगळ्या विषयासाठी आहे एका स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल इक्विवैलन्ट सर्किटमध्ये असे नसते की प्रत्येक कॅपेसिटर हा शॉर्ट सर्किट असतो आपण कॅपेसिटरस ला शॉर्ट सर्किट म्हणून कधी मानले पाहिजे याबद्दल चे मापदंड तपशीलवारपणे पाहू परंतु जर कॅपेसिटर चे इम्पीडन्स जर कॅपेसिटर चे रीऐक्टन्स खूपच लहान असेल तर त्यांना शॉर्ट सर्किट्स म्हणून मानले जाऊ शकते तर जर आपण असे गृहीत धरले की C1 आणि C2 खूप मोठे आहे आणि काहीवेळा मी ते अनंत आहे असे म्हणेन अशा परिस्थितीत फ्रिक्वेन्सी काय असेल याची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही कारण आपण त्यांना शॉर्ट सर्किट्स म्हणून मानू शकतो प्रभावीपणे सांगायचे तर याचा अर्थ असा आहे की जर सिग्नल फ्रिक्वेन्सी 0 आहे तर 10C1 खूपच लहान आहे आणि 10C2 एखाद्या पेक्षा खूपच लहान आहे हे दोन्ही कशा पेक्षा लहान आहे हे आपण नंतर पाहू आपण आधीच ते अंदाजे इवैल्यूएट केले आहे परंतु आपण ते तपशीलवार पणे पाहूया म्हणूनच आपण जर या अटी गृहीत धरल्या असे मानले की C1 आणि C2 जवळ जवळ अनंत आहे किंवा कॅपेसिटन्सचा शॉर्ट सर्किट्स म्हणून उपयोग करण्या इतकी फ्रिक्वेन्सी मोठी आहे तेव्हा हे शॉर्ट सर्किट्स वापरूण बदलले जाऊ शकते आणि जर मी ते देखील केले तर हे मला मिळणारे सर्किट आहे आणि येथे इथे फक्त एक स्मॉल सिग्नल सर्किट नाही तर कॅपेसिटर देखील मोठे असल्याचे गृहित धरले जाते